सर्वांना सुप्रभात हे व्याख्यान अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट आणि त्याची मटेरियल डिझाइन आणि गुणधर्म यावर असणार आहे म्हणून आपण अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटच्या मटेरियल डिझाइनचा भाग पहिल्या 30 मिनिटांसाठी आणि नंतर 20 25 मिनिटांसाठी UHPC चे गुणधर्म कव्हर करू आपल्याकडे पारंपारिक कॉंक्रीट आहेत ज्यांची ताकद साधारणपणे 20 25 मेगा पास्कल असते उच्च कार्यक्षमतेच्या कॉंक्रीटसाठी 50 मेगा पास्कल आणि सुमारे 100 मेगा पास्कल पर्यंत जाऊ शकते परंतु अल्ट्रा उच्च कार्यक्षमता कॉंक्रिटची रचना 150 मेगा पास्कल किंवा सुमारे 25000 पाउंड प्रति चौरस इंच या संकुचित शक्तीसह केली जाते ते सुमारे 10 मेगा पास्कलच्या उच्च टेंसाईल स्ट्रेंथसाठी देखील डिझाइन केलेले आहेत तुम्ही पार्टिकल्सच्या अत्यंत दाट पॅकिंगद्वारे हे साध्य करता सूक्ष्म रचना इतकी दाट बनवा की पार्टिकलएकमेकांच्या इतके जवळ असतील आणि स्ट्रेस खूप छान हस्तांतरित केले जातील तुम्ही या मटेरियलमध्ये थोडेसे स्टीलचे फायबर्स घालता ज्यामुळे तुम्ही या घटकांची लवचिकता वाढवू शकता तसेच वॉटर बाइंडरचे प्रमाण अत्यंत कमी आहे की ते खूप उच्च पॅकिंग आणि खूप कमी सच्छिद्रता प्राप्त करण्यास मदत करेल त्यामुळे पाणी सिमेंट गुणोत्तर कमी करणे पार्टिकल्स च्या पॅकिंगमध्ये सुधारणा करणे आणि लवचिकता सुधारण्यासाठी स्टील फायबरचा वापर करणे हा एकत्रित प्रयत्न आहे एक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शक्ती फक्त पुरेसे नाही तुमच्याकडे काही विशिष्ट ऍप्लिकेशन्ससाठी उच्च कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असू शकते परंतु अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटमध्ये तुम्हाला उच्च लवचिकता गंजण्यास उच्च प्रतिकार आणि टिकाऊपणाचे पैलू आवश्यक आहेत तर कल्पना अशी आहे की आपण सामग्रीची काळजीपूर्वक निवड घटकांची काळजीपूर्वक रचना आणि योग्य बांधकाम पद्धतींद्वारे सामग्रीची सूक्ष्म रचना तयार करू शकता जेणेकरून आपल्याला खरोखर उच्च प्रतीचे गुणधर्म मिळेल तेथे यूएसपीसी डिझाइन करण्याची मूळ कल्पना आहे आता पारंपारिक कॉंक्रिटचे काही फायदे काय आहेत जे तुमच्याकडे नाहीत म्हणून आपण शक्ती म्हणू शकता आपण उच्च कार्यक्षमता कंक्रीटसह 100 मेगा पर्यंत ताकद मिळवू शकता परंतु पारंपारिक काँक्रीटमध्ये जर तुमच्याकडे ब्रिज गर्डर किंवा ब्रिज कॉलम सारखे खूप जास्त भार वाहणारे सदस्य असतील तर तुम्हाला अत्यंत घट्ट रीबार बार पिंजरे आवश्यक आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे असे घट्ट रीबार पिंजरे असतील आणि तुमच्याकडे खूप जास्त स्टील असेल तर ते साहजिकच स्ट्रक्चरल मेंबरची किंमत वाढवते आणि कातरणे क्रॅकिंग नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या अत्यंत दाट मजबुतीकरणाची आवश्यकता असते वर्धित टेन्साइलस्ट्रेंथने तुम्ही कातरणे सुधारून क्रॅक कमी करू शकता आणि टेन्साइलक्रॅकिंग देखील कमी करू शकता फायबर मजबुतीकरण स्वतंत्र फायबर मजबुतीकरण स्टील फायबर्स जे यूएचपीसीमध्ये वेगळ्या पद्धतीने पसरले आहेत ते क्रॅकिंगच्या पलीकडे टेन्साइल स्ट्रेंथ राखण्यास मदत करतात याचा अर्थ असा की तुमच्याकडे घटकांची उच्च लवचिकता आहे वाढलेली लवचिकता जास्त कातरण मजबुतीकरणाची गरज कमी करते त्यामुळे तुम्ही कातरण मजबुतीकरण नियंत्रित करू शकता आणि जर तुमच्या काँक्रीटसाठी इतकी उच्च ताकद असेल तर तुमच्या रीबार्सची विकासाची लांबी कमी होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे असे बरेच फायदे आहेत जे तुम्हाला UHPC द्वारे पारंपारिक कंक्रीटमध्ये मिळत नाहीत युनायटेड स्टेट्समध्ये काही एप्लिकेशन्स आता काही वर्षांपासून अतिशय निवडक एप्लिकेशन्ससाठी वापरल्या जात आहेत हे दोन पूल आहेत आयोवामधील मार्स हिल ब्रिज व्हर्जिनियामधील कॅट पॉइंट क्रीक ब्रिज हे काही पूल आहेत ज्यांच्या बांधकामात यूएचपीसीचा वापर केला आहे त्यांना सामान्यतः UHPC वापरायचा मार्ग ब्रिज डेकसाठी आहे कारण ब्रिज डेक हे बहुधा खूप जास्त भार वाहून नेणारे भाग आहेत जे जास्त काळ टिकतील असे मानले जाते परंतु ब्रिज डेकसाठी UHPC चा वापर करण्याआधी ब्रिज जोडण्यांचा अधिक महत्त्वाचा उपयोग होता जेव्हा तुमच्याकडे प्रीकास्ट कॉंक्रिट ब्रिज असतात तेव्हा तुम्ही सामान्य उच्च कार्यक्षमता प्रीकास्ट ब्रिज डेक करू शकता परंतु जेव्हा तुम्ही साइटवर आणता तेव्हा तुम्हाला प्रीकास्ट ब्रिजमध्ये सामील होणे आवश्यक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही कनेक्शनसाठी कोणत्याही साखळीसाठी आठवड्याचे दुवे हे कनेक्शन आहे म्हणून जर तुम्ही सामान्यतः साइट कास्ट कॉंक्रिटचे कनेक्शन आहेत जर तुमच्याकडे खरोखर चांगले दर्जाचे नियंत्रण नसेल तर ते कनेक्शन सामान्यत कमकुवत असतात आणि जर तुम्ही पुलावरून वाहने चालवण्याचा विचार करू शकत असाल तर तुम्ही या कनेक्शनला अत्यंत लोड करण्याच्या अधीन असल्याचा विचार करू शकता त्यामुळे तुमच्याकडे त्या कनेक्शन्सचे खूप जलद अपयश येईल ते सुधारण्यासाठी त्यांनी स्टील कनेक्शन वापरले परंतु नंतर स्टील आणि काँक्रीटला गंज येण्याच्या समस्या आहेत आणि त्यामुळे गर्डर्स जोडण्यासाठी UHPC हा आता प्राधान्याचा पर्याय आहे तुम्ही त्या चित्रांमध्ये पाहिल्याप्रमाणे पूर्ण UHPC ब्रिज डेक करू शकता तुमच्याकडे पुलांसाठी UHPC आच्छादन असू शकते सध्याचे पूल तुम्ही उच्च रहदारीसाठी त्यांना रीट्रोफिट करू इच्छित आहात तुम्ही पुलांसाठी पातळ 3 इंच 4 इंच जाडीचा आच्छादन घेऊ शकता तुमच्याकडे कॉलम एन्केसिंग असू शकतात म्हणजे पुलासाठी एक कॉलम आहे ज्याला आता जास्त भार उचलणे आवश्यक आहे ते UHPC सह एन्केस केले जाऊ शकते रेट्रोफिट पद्धत म्हणून स्टीलमध्ये कॉंक्रिट कॉलम्स एन्केस करण्यासारखे आहे त्यामुळे बऱ्याच उपयोगामध्ये स्ट्रक्चरल डिझाईन वेगळे असणार आहे परंतु मी या चर्चेतील मुख्यतः साहित्य भागावर लक्ष केंद्रित करेन हे पुन्हा UHPC पाय गर्डर आहेत पाय गर्डरना पाय गर्डर म्हणतात कारण त्यांचा आकार ग्रीक वर्णमाला पाय चा आहे आणि हे अतिशय सामान्य ब्रिज गर्डर घटक आहेत त्यामुळे पाय गर्डर अतिशय सामान्य आहेत आयोवा मधील जॅकवे पार्क ब्रिजमध्ये पाय गर्डर कार्यान्वित होताना तुम्ही पाहू शकता फील्ड कनेक्शन जसे मी बोललो तुमच्याकडे डेक लेव्हल कनेक्शन असू शकतात डेक लेव्हलवर कनेक्शन असू शकतात जिथे डेकचे दोन पॅनल UHPC द्वारे जोडलेले आहेत किंवा तुम्ही डेक किंवा गर्डर यूएचपीसीद्वारे सपोर्ट स्ट्रक्चरला जोडलेले असू शकतात त्यामुळे अनेक ते करण्याचे मार्ग अशा अत्यंत उच्च सामर्थ्याचा फायदा असा आहे की कनेक्शन लहान असू शकतात आणि आपण नेहमी मोठ्या कनेक्शनपेक्षा लहान कनेक्शन करणे चांगले आहे कारण कनेक्शन हे कमकुवत बिंदू आहेत त्यामुळे तुम्हाला आता लहान कनेक्शन घेणे परवडणारे आहे आणि तुम्हाला त्या कनेक्शनमध्ये कॉंक्रिटला नंतर स्ट्रेस देण्याची आवश्यकता नाही कारण यामध्ये अत्यंत उच्च शक्ती अत्यंत उच्च टेंसाईल स्ट्रेंथ देखील आहे चला तर मग मटेरियल डिझाईनबद्दल बोलू या अशा अतिशय उच्च शक्ती आणि अतिशय उच्च टिकाऊपणासाठी तुम्ही अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट कसे डिझाइन करता याबद्दल बोलूया कल्पना अशी आहे की तेथे व्यावसायिक मिश्रणे आहेत आपण सुमारे 2000 डॉलर प्रति घन मीटरसाठी व्यावसायिक UHPC मिश्रणे खरेदी करू शकता तुम्हाला एक दृष्टीकोन देण्यासाठी अत्यंत महाग आहे एका पारंपारिक कॉंक्रिटची किंमत सुमारे 125 डॉलर प्रति घन मीटर आहे म्हणून 15 ते 20 पट किंमतीबद्दल बोललो कारण हे साहित्य मालकीचे आहे आणि ते अतिशय विशेष मिश्रण आणि मिश्रित पदार्थ वापरतात पण विज्ञान सोपं बनवण्याचा विचार आहे हे दाखवण्यासाठी की तुम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध कच्च्या मालापासून हे साहित्य बनवू शकता तुम्हाला फार फॅन्सी पावडर आणि रासायनिक मिश्रणावर जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या कॉंक्रिटमध्ये काय घालायचे आणि तुम्ही तुमचे कॉंक्रिट खरोखर चांगले कसे बनवायचे यावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही ते स्थानिक मिश्रण स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सामग्रीसह बनवू शकता तुम्हाला अत्यंत उच्च मिश्रण डोसची आवश्यकता आहे कारण तुमचे पाण्याचे सिमेंट गुणोत्तर खूप कमी होणार आहे म्हणजे पाण्याचे सिमेंट प्रमाण 0 2 पेक्षा कमी आहे त्यामुळे त्यात भरपूर मिसळावे लागते आता आपण कनेक्शनबद्दल बोललो जर तुम्हाला जोडणी करायची असेल तर काँक्रीटला जाण्यासाठी आणि जोडणीमध्ये ओतण्यासाठी स्वत कॉम्पॅक्ट करणे आवश्यक आहे मी तुम्हाला खूप दाट मजबुतीकरण केजिंग देखील दाखवले आहे जर तुम्हाला त्यात काँक्रीट करायचे असेल तर तुम्हाला खरोखरच प्रवाही स्व संकुचित काँक्रीट आवश्यक आहे त्यामुळे ० २ पाण्याचे सिमेंट प्रमाण आणि स्वतःला कॉम्पॅक्ट करणे हे आव्हानांपैकी एक आहे आणि मग तुम्हाला पॅकिंगकडे लक्ष द्यायचे आहे तुम्हाला खात्री करायची आहे की पावडर अतिशय चांगल्या प्रकारे पॅक केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पावडरच्या श्रेणीची आवश्यकता आहे जर तुम्हाला आठवत असेल तर पॅकिंगचे विज्ञान एक आकार जागा चांगल्या प्रकारे भरण्यास सक्षम असेल तुम्हाला आकारांचे श्रेणीकरण आवश्यक आहे जेणेकरुन प्रत्येक जागा क्रमाने भरली जाईल आणि आपल्याला ते सर्व वेगवेगळ्या आकाराच्या श्रेणींसह करावे लागेल जर तुम्ही काँक्रीट बघितले तर तुमच्याकडे 5 मिलीमीटर किंवा 10 मिलिमीटर किंवा 20 मिलिमीटर आकाराच्या सिलिका फ्यूमच्या सबमायक्रॉन पार्टिकल्स पासून सुरू होणाऱ्या आकाराच्या श्रेणी आहेत त्यामुळे तुमच्याकडे इतके विशाल आकाराचे वितरण आहे दुसरं आव्हान हे आहे की तुमच्याकडे या सर्व आकारांच्या श्रेणींमध्ये पुरेसे पार्टिकलआहेत याची खात्री करून घ्या की छिद्रे खरोखरच चांगली भरली जातील भरपूर मिश्रण वापरा जेणेकरून ते खरोखर चांगले वाहू शकेल आणि तुम्ही तुमचा काँक्रीट या सर्व अगदी लहान भागात ओतू शकता त्यामुळे ते आव्हान आहे म्हणून आपण या समस्येवर दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर हल्ला करू जसे की मी म्हटल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही डेक आणि गर्डर कनेक्शन करू शकता किंवा डेक पॅनल्समध्ये कनेक्शन असू शकता दोन्ही प्रकरणांमध्ये मजबुतीकरण भिन्न असल्याचे तुम्ही पाहू शकता त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेली काही सामान्य अल्ट्रा हाय परफॉर्मन्स मिश्रणे येथे आहेत तेथे बहुतेक व्यावसायिक मिश्रणे आहेत मी तुमच्यासाठी पाउंड प्रति क्यूबिक यार्ड आणि किलो ग्राम प्रति घनमीटर मधील रूपांतरण त्वरीत केले आहे आणि तुमच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट म्हणजे सिमेंटचे प्रमाण जास्त आहे दोन वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला पोर्टलँड सिमेंटची खूप जास्त गरज आहे एक पाणी सिमेंट प्रमाण खूपच कमी आहे याचा अर्थ सिमेंटचा फक्त एक छोटासा भाग हायड्रेटिंग होणार आहे जर सिमेंटचा फक्त एक छोटासा भाग हायड्रेटिंग होणार असेल तर मला प्रतिक्रिया उत्पादनासाठी पुरेशी सिमेंटची आवश्यकता आहे दुसरे कारण असे आहे की मला खूप बारीक पावडरची गरज आहे सिमेंट ही एक बारीक पावडर आहे ज्याची मालमत्ता तुम्हाला खरोखर चांगली माहिती आहे जी तुम्ही नियंत्रित करू शकता त्यामुळे लोक जास्त प्रमाणात सिमेंट का करतात याची दोन कारणे आहेत कमी बाजू उच्च संकोचन म्हणूनच क्युरींगच्या बाबतीत आणि अंतर्गत क्युअरिंग मिश्रण सुपर शोषक पॉलिमर यासारख्या सामग्रीचा वापर करण्याच्या बाबतीत हे खरोखर नियंत्रित केले पाहिजे आता मी या सर्व स्लाइड्समध्ये बारीक वाळूवर एक बाण ठेवला आहे याचे एक कारण म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीटमध्ये वाळू हीच एकंदरीत आहे पुन्हा कारण म्हणजे तुम्ही मुळात अल्ट्रा हाय परफॉर्मन्स मोर्टार पाहत आहात साधारणपणे सर्व व्यावसायिक मिश्रणे पण मी तुम्हाला अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटची रचना कशी करायची ते दाखवेन प्रत्येकजण मोर्टार का वापरतो याचे कारण म्हणजे मोर्टार गुणधर्म नियंत्रित करणे हे काँक्रीट गुणधर्मांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा बरेच सोपे आहे काँक्रीट आणि मोर्टारवर काम केलेल्या कोणालाही माहीत आहे जर तुम्हाला फ्लोबिलिटी मॉर्टार पहायचे असेल तर कॉंक्रिटपेक्षा फ्लोएबिलिटी अधिक नियंत्रणीय आहे कारण मोर्टारमध्ये तुम्हाला क्वचितच रक्तस्त्राव आणि पृथक्करणच्या समस्या येतात जर काँक्रीटचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर तेथे भेगा पडतात तर आपल्याकडे वाळूचा वापर करून अति उच्च कार्यक्षमता काँक्रीट असण्यामागचे एक कारण म्हणजे प्रवाहक्षमतेचे निकष पूर्ण झाले आहेत याची खात्री करणे आणि तसेच या तक्त्यामध्ये तुम्हाला इतर अनेक बारीक पावडर दिसतील तेथे सिलिका फ्युम आहे ग्राउंड क्वार्ट्ज आहे सर्व छिद्रे भरण्यासाठी तुमच्याकडे पार्टिकल्स च्या आकाराचे विस्तीर्ण वितरण आहे याची खात्री करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे बारीक पावडर वापरतात तर काही मोजकी मिश्रणे जी लोकांनी पूर्वी वापरून पाहिली आहेत मग आपण या सामग्रीची रचना कशी करू पहिल्या तत्त्वांपासून आपण त्याची रचना कशी सुरू करू त्यामुळे तुम्हाला नेमके कोणते बाइंडर साहित्य हवे आहे ते निवडावे लागेल आणि तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे सिमेंट दिलेले आहे त्याची गरज आहे सिमेंटशिवाय दुसरे काय सिमेंट व्यतिरिक्त इतर साहित्य निवडण्यासाठी कोणत्या सामान्य कल्पना आहेत एक म्हणजे टिकाव तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की तुम्ही शक्य तितके कमी सिमेंट वापरत आहात जेणेकरून तुम्ही इतर अनेक बेस मटेरियल वापरू शकता दुसरा पैलू म्हणजे तुमच्या सिमेंटचे विशिष्ट आकाराचे वितरण आहे जर तुम्ही सिमेंटच्या पार्टिकल्स च्या आकाराचे वितरण पाहिले तर तुमच्याकडे साधारणपणे 1 मायक्रॉनपासून साधारणपणे 100 मायक्रॉनपर्यंतचे आकार असतील 1 पेक्षा लहान आकाराचे काय होते आपण 100 पेक्षा जास्त आकारांची काळजी करत नाही कारण त्या तळांमध्ये वाळू भरेल 1 पेक्षा लहान आकारांबद्दल काय काय वापरले जाऊ शकते पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे सिलिका फ्युम त्यामुळे तुमच्याकडे आता 1 मायक्रॉनपेक्षा लहान असलेली सामग्री असणे आवश्यक आहे जे सिलिका फ्यूम आहे तुमच्याकडे मेटाकाओलिन देखील असू शकते जे तुम्हाला त्यात काही अल्युमिनेट इफेक्ट हवे असल्यास तुम्ही वापरू शकता आपण सिलिका फ्यूम आणि मेटाकाओलिन दोन्ही वापरले आहेत आणि आपण ते का केले ते मी तुम्हाला सांगेन मग तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की पार्टिकलखरोखर चांगले पॅक केले आहेत फक्त पॅकिंग नाही तर ते पुरेसे प्रतिक्रियाशील आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे तर तुमच्या सिस्टममध्ये सुरुवातीला काय प्रतिक्रिया असते हे एक सिमेंट आहे आणि तुम्ही टाकलेले इतर सर्व साहित्य सिमेंटला त्याचे काम अधिक चांगले करण्यास मदत करत आहे उदाहरणार्थ तुम्ही सिलिका फ्युम टाकल्यास सिलिका फ्युम अगदी लहान वयात न्यूक्लिएशन एजंट न्यूक्लिएशन साइट्समध्ये प्रवेश करतात त्यामुळे ते सर्व साहित्य सिमेंटला मदत करत आहेत याचा अर्थ तुम्हाला ते एका व्हॉल्यूममध्ये ठेवावे लागेल आणि सिमेंटचे काम करण्यासाठी ते पुरेसे वितरित केले जातील याची खात्री करा आणि लक्षात ठेवा की हे सर्व 0 16 किंवा 0 18 च्या वॉटर बाइंडरच्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळे आता हे सर्व सामग्रीचे कुटुंब त्या कमी पाण्याच्या सिमेंट गुणोत्तरामध्ये एकत्रितपणे कार्य करेल याची खात्री करणे हे आव्हान आहे आव्हान क्रमांक १ एग्रीगेट्स मिळवणे मी एग्रीगेट्स पूर्णपणे टाळू शकतो आणि स्व एकत्रित करणारे UHPC मोर्टार घेऊ शकतो परंतु एकत्रित नसण्याची समस्या ही डायमेंशनल स्टॅबिलिटी आहे जर तुमच्याकडे एग्रीगेट्स नसतील तर तुमचे संकोचन खूप जास्त असेल मग मी कोणत्या आकाराचे समुच्चय वापरू शकतो मी मोठ्या 25 मिमी समुच्चयांचा वापर करू शकत नाही कारण हे प्रवाहित होणार नाही रीबारमधील जागा कदाचित 10 किंवा 15 मिमी आहे त्यामुळे मला आत जाण्यासाठी खूप खूप लहान समुच्चयांची आवश्यकता आहे तुम्ही कोणत्या प्रकारचा एग्रीगेट्स निवडू शकता मी एकूण ते कुटुंब कसे निवडू म्हणून बाईंडर निवडणे एकत्रित निवडणे आणि नंतर मिश्रणाचे प्रमाण करणे जेणेकरून सर्व विरोधाभासी आवश्यकता पूर्ण होतील म्हणून आपण एक एक करून पुढे जाऊ पहिली रणनीती म्हणजे पेस्टची रचना करणे आणि ही सर्वात महत्त्वाची रणनीती आहे पेस्टची रचना कशी करायची हे कोणालाच माहीत नसल्यामुळे असे नाही तर तुमच्याकडे अनेक भिन्न सामग्री आहेत ज्यामुळे तुम्ही पेस्ट निवडू शकता त्यामुळे पहिली कल्पना असावी की स्थानिक पातळीवर काय उपलब्ध आहे प्रत्येकाकडे सिमेंट आहे स्लॅग सामान्यतः उपलब्ध आहे फ्लाय ऍश सामान्यतः उपलब्ध आहे सिलिका फ्यूम आणि मेटाकाओलिन मिळणे फार कठीण नाही बर्याच वेळा लोक ग्राउंड क्वार्ट्ज वापरतात ते क्वार्ट्ज घेतात आणि प्रतिक्रिया सुधारण्यासाठी ते खरोखर बारीक करतात आपण ग्राउंड क्वार्ट्जपासून दूर राहिलो कारण ते खूप महाग आहे आणि ते स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही जर मला एखाद्या रेडी मिक्स कंपनीला UHPC तयार करण्यास सांगायचे असेल तर ते फक्त स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यानेच उत्पादन करतील त्यांच्यासाठी ग्राउंड क्वार्ट्ज सोर्स करणे त्यासाठी वेगळा सायलो असणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम असणे खूप अवघड आहे म्हणून मी तुम्हाला दोन पद्धती दाखवेन किंवा प्रत्यक्षात एक पद्धत एकत्र करेन जी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेस्ट डिझाइन करण्यात मदत करेल त्यामुळे ही एक अतिशय सामान्यीकृत पद्धत आहे जी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पेस्टसाठी वापरू शकता जी तुम्ही अल्ट्रा उच्च कार्यप्रदर्शन उपयोगासाठी वापरू शकता आणि आपण दोन भिन्न आवश्यकतांवर अवलंबून आहोत एक जसे तुम्ही उजवीकडे पहात आहात पार्टिकल्स चे पॅकिंग आणि दुसरे प्रवाहक्षमता किंवा रिओलॉजी तर या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत आणि मग दुसरी स्ट्रॅटेजी पॅकिंग एग्रीगेट्सवर आहे आणि मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आणि एक पद्धत देईन जे खरंच एग्रीगेट्स पॅक करा आणि मग तुम्हाला हवे ते साहित्य तयार करण्यासाठी एकत्र पेस्ट करा त्यामुळे आपल्याकडे विविध प्रकारचे साहित्य आहेत आणि तुम्ही येथे पाहू शकता सिमेंट मध्य आकार 11 2 स्लॅग एक मध्यम आकार 8 9 फ्लाय एश 17 9 मायक्रॉनचा मध्यम आकार मेटाकाओलिन 5 3 सिलिका फ्यूम मी चित्रात देखील दर्शविला नाही कारण तुम्ही ते पूर्णपणे डीग्ग्लोमेरेट केल्यास ते सबमायक्रॉन आहे मग आपण 3 मायक्रॉन आणि 1 5 मायक्रॉन आकाराच्या दोन वेगवेगळ्या चुनखडीच्या पावडरचा वापर करतो आणि तुमच्यापैकी बहुतेकांना आता माहित असेल कारण माझ्याकडे चुनखडी आहे मी मेटाकाओलिन वापरतो कारण माझ्याकडे आता चुनखडीची एल्युमिना सिनर्जी आहे जी सामान्यत LC3 कथा आहे त्यामुळे चुनखडीचा वापर केला जातो जेणेकरून तुमच्याकडे मेटाकाओलिनमधूनही एल्युमिना असू शकेल तुमच्याकडे लाइमस्टोन आणि एल्युमिना यांचे मिश्रण अधिक चांगली प्रतिक्रिया देण्यासाठी असू शकते सिलिका फ्यूम वापरण्यापेक्षा हे एक चांगले धोरण असेल जरी आपण सिलिका फ्यूम देखील वापरला आहे तर आपण काय केले उपलब्ध सामग्रीसह पेस्ट मिक्सची मोठ्या प्रमाणात प्रणाली तयार केली प्रत्यक्षात या अभ्यासात 33 अतिशय कमी वॉटर बाईंडरचे प्रमाण 0 24 आपण प्रत्यक्षात आणखी खाली गेलो उच्च श्रेणीतील पाणी कमी करणारे मिश्रण 1 25 टक्के पॉलीकार्बोक्झिलेट बेस वॉटर रिड्युसिंग मिश्रण 1 25 टक्के घन पदार्थ बायंडरच्या वस्तुमानाने जे प्रत्यक्षात 5 टक्के सुपर प्लास्टिसायझरचे सिमेंटच्या वस्तुमानाने अनुवादित करते 5 टक्के मी तुम्हाला ते कसे जोडायचे ते दाखवतो जर तुमच्याकडे 5 टक्के सुपर प्लास्टिसायझर असेल तर तुम्ही ते सर्व उपलब्ध पाण्यात मिसळा आणि तुम्ही ते ओतले तुम्हाला एक मोठा गठ्ठा मिळेल काहीही होणार नाही आणि मी तुम्हाला मिक्सिंग पद्धती दाखवतो ज्या बदलल्या पाहिजेत तुम्हाला असे मिश्रण डिझाइन करायचे आहे म्हणून पॅकिंग तर आपण काही संगणकीय कार्य केले आणि आपण काय वापरत आहात हे आपल्याला माहित असल्यास हे संगणकीय असण्याची गरज नाही परंतु आपल्याला सामग्रीची विस्तृत श्रेणी करायची आहे जेणेकरून आपणया सर्व सामग्रीचे पॅकिंग पाहणे सुरू करू शकू त्यामुळे जर तुम्हाला सर्वात खाली डावीकडे सर्वात जास्त चित्र दिसले तर त्यात फक्त दोन आकाराचे पार्टिकलआहेत म्हणे सिमेंट आणि फ्लाय एश जर तुम्ही पुढच्याकडे गेलात तर मी आणखी एका आकाराच्या पार्टिकल्स ची ओळख करून दिली आहे लाल पार्टिकलकदाचित ते मेटाकाओलिन आहे जर तुम्ही आणखी खाली गेलात तर माझ्याकडे हिरवे पार्टिकलअसतील कदाचित ते चुनखडी असेल म्हणून मी क्रमाक्रमाने पार्टिकल्स ची संख्या वाढवतो आणि पार्टिकल्स चा आकार बदलतो तेव्हा मला पूर्णपणे भिन्न पॅकिंग मिळते नंतर उजव्या बाजूच्या आलेखामध्ये मी तीन भिन्न पॅरामीटर्स प्लॉट केले आहेत मायक्रोस्ट्रक्चरचे तीन अतिशय उपयुक्त पॅरामीटर्स जे मुळात भौतिक विज्ञान पॅरामीटर्स आहेत जे कोणतेही साहित्य किंवा कोणतीही लॅटिस स्ट्रकचर माणूस वापरेल पहिला एक समन्वय क्रमांक आहे कोरोनेशन क्रमांक म्हणजे जवळच्या शेजाऱ्यांची संख्या प्रत्येक कणाच्या जवळच्या शेजाऱ्यांची संख्या किती आहे जर मी एक पार्टिकलघेतला तर त्याचे किती जवळचे शेजारी आहेत मुळात त्याचा स्पर्श किती पार्टिकलआहे माझ्या जवळचे अनेक शेजारी पार्टिकलआहेत जे मला सांगतात की माझे पॅकिंग खूप जास्त आहे तर त्याचे महत्त्व काय आहे हे मला अप्रत्यक्षपणे हे देखील सांगते की जेव्हा माझ्याजवळ एका सिमेंटच्या कणाभोवती अधिक पार्टिकलअसतात तेव्हा त्यावर अभिक्रिया होण्याची शक्यता जास्त असते कारण त्याभोवती अभिक्रिया देणार्या स्पेसीज असतात ते नेमके काय आहे हे माहीत नाही परंतु ते मला विस्तृत श्रेणी देते संख्येची घनता मला सांगेल की एका युनिट व्हॉल्यूममध्ये पार्टिकलकसे असू शकतात पार्टिकल्स ची संख्या जितकी अधिक तितकी अधिक घनता असेल जर पार्टिकललहान असतील तर तुमच्याकडे पार्टिकल्स ची संख्या जास्त असेल आणि रचना घनता असेल मग मीन सेंट्रोइडल अंतर जर मी एक सिमेंटचा पार्टिकलघेतला तर मला कळेल की तो पार्टिकलआणि एकसारखे नसलेले पार्टिकलयांच्यातील मध्यकेंद्रीय अंतर काय आहे तर ते सिमेंट असू शकते फ्लाय ऍश असू शकते चुनखडी असू शकते त्यामुळे तुम्ही त्या सर्वांचे वर्गीकरण करू शकता आणि या तीन शब्दांचा वापर करून तुम्हाला सूक्ष्म रचना कशी पॅक केली जाते याची एक चांगली कल्पना येऊ शकते आणि हे मूलभूत भौतिक विज्ञान आहे जे तुम्हाला पेस्ट डिझाइन करण्यात मदत करेल हे आपण बहुतेक वेळा नकळत करत असतो आपण हे प्रमाण न ठरवता सामग्री निवडतो परंतु अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट सारख्या सामग्रीसाठी त्याचे प्रमाण न मोजणे तुम्हाला परवडणार नाही कारण संवेदनशीलता इतकी जास्त आहे की किरकोळ चुकांमुळे बर्याच गोष्टी बदलू शकतात त्यामुळे तुम्हाला याची खरोखर काळजीपूर्वक योजना करावी लागेल पुढील एक रिऑलॉजी आहे कारण तुम्हाला ही गोष्ट एका जागेतून वाहायची आहे कारण तुम्हाला हे दाट मजबुतीकरणातून वाहायचे आहे मला रिऑलॉजी नियंत्रित करणे आवश्यक आहे म्हणून मी ईल्ड स्ट्रेस प्लास्टिकचा चिकटपणा आणि मिनी स्लंप केले आहे आपण लहान घसरणीचे कारण असे की मी प्रत्येक प्रयोगशाळेला असे मिश्रण तयार करण्यास सांगू शकत नाही की ईल्ड स्ट्रेस आणि प्लॅस्टिकचा चिकटपणा रिओमीटर वापरून मोजला जाईल म्हणून मला त्यांना काही साधे साधन द्यावे लागेल आणि ते म्हणजे एक मिनी स्लंप म्हणून एक मिनी स्लंप फ्लो करा आणि आपल्याला रिऑलॉजीकल पॅरामीटर्स मिळतील आता या दोन पॅरामीटर्सचा वापर करून आणि मी तुम्हाला हे 33 मिक्स दाखवले ज्याला पॅकिंग गुणांक म्हणतात मी बोललो त्या तीन पॅरामीटर्सचे हे फक्त एक साधे गणितीय परिवर्तन आहे समन्वय क्रमांक म्हणजे जवळच्या शेजाऱ्यांची संख्या जवळच्या शेजार्यांची संख्या जास्त पॅकिंग जास्त म्हणून मी ते अंकात ठेवले संख्येची घनता एका युनिट व्हॉल्यूममधील पार्टिकल्स ची संख्या पार्टिकल्स ची अधिक संख्या हे पॅकिंग चांगले करते आणि म्हणून मी ते देखील अंशामध्ये ठेवले मध्यकेंद्रीय अंतर सिमेंटचे दाणे आणि एकसारखे असलेले किंवा नसलेले पार्टिकल यांच्यातील अंतर ते जितके जवळ तितके चांगले पॅकिंग म्हणजे लहान अंतर चांगले पॅकिंग मी ते भाजकात ठेवले आता मला एक पॅकिंग गुणांक मिळाला आहे जो या तिन्ही गोष्टींचा अतिशयोक्तीपूर्ण प्रभाव आहे म्हणजे संख्या घनता समन्वय क्रमांक आणि मध्यवर्ती अंतर तुम्हाला एक पॅकिंग फ्रॅकशन मिळेल आणि माझा पॅकिंग फ्रॅकशन फक्त सिमेंट असलेल्या कंट्रोल मिक्सच्या पॅकिंग फ्रॅकशन पेक्षा फक्त काही प्रकारची तुलना करण्यासाठी मोठा असावा तुम्ही त्यासाठी कोणतेही तुलनात्मक साधन वापरू शकता मी फक्त एक सांगितले काही फरक पडत नाही तुम्ही 2 वेळा म्हणू शकता तुम्ही 5 वेळा म्हणू शकता तुम्हाला प्रत्यक्षात काय हवे आहे त्यानुसार तुम्ही 5 वेळा म्हणू शकता तिथेच एक डिझायनर येतो आणि म्हणतो की मला कोणत्या प्रकारचे पॅकिंग हवे आहे माझ्याकडे साध्या सिमेंटची पेस्ट असलेली सामग्री आहे आणि मला 5 पट जास्त पॅकिंग किंवा 8 पट अधिक पॅकिंग हवे आहे मला ते कसे लागेल मग प्रवाहासाठी मी तीच कल्पना केली स्लंप फ्लो एरिया घसरणीचा प्रवाह क्षेत्र जितका मोठा आणि प्रवाहक्षमता जितकी चांगली असेल तितकी जास्त ईल्ड स्ट्रेस प्रवाहक्षमता कमी स्निग्धता जास्त असेल तर प्रवाहक्षमता कमी होईल म्हणून मी एकाला अंशात आणि इतर दोन भाजकात ठेवतो परंतु तुम्ही असे केल्यास त्या संख्या खूप भिन्न आहेत हे लक्षात ठेवल्यास प्लॅस्टिक सारखा चिकटपणा मिळेल आणि यामुळे तुम्हाला लोकांना विचार करण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी मोठ्या अन रेखीय 23 53 संख्या मिळतील त्यामुळे संख्या 1 आणि 10 च्या दरम्यान आहेत याची खात्री करण्यासाठी मी वर्गमूळ टाकतो लोकांना ते पटकन लक्षात ठेवता यावे आणि कोणीतरी वापरू शकेल असे हे साधन आहे याची खात्री करा वर्गमूळ का आहे याचे कोणतेही तर्कशास्त्र नाही जर संख्या आणखी मोठी असती तर मी घनमूळ बरोबर केले असते फक्त समजून घेण्यासाठी आणि खात्री करण्यासाठी की तुम्ही या संख्येचा जलद आणि आरामदायी पद्धतीने विचार करू शकता आता मी वेन डायग्राम करतो पहिला वेन आकृती पॅकिंगसाठी आहे आणि मला 22 मिश्रणे मिळाली आहेत जी सर्व निकषांची पूर्तता करतात मध्यभागी या यादीतील 23 मिश्रणे पाहा जी सर्व रीऑलॉजी निकष पूर्ण करतात आणि नंतर मी त्यांचे एकत्रीकरण करतो आणि मला 17 मिश्रणे मिळतात जे पूर्ण करतात दोन्ही निकष आणि ती 17 मिश्रणे खालील बॉक्समध्ये हिरव्या रंगात दर्शविली आहेत आता जर मी गॅमा आणि कप्पा पॅकिंग आणि प्रवाह गुणांक बदलले तर तुम्ही तुम्हाला हवे असलेले मिश्रण कमी करू शकता तुम्ही म्हणता की माझा कप्पा 0 25 पट जास्त UHP नियंत्रण आहे आणि मला खरोखर 0 5 हवे असल्यास तुम्ही श्रेणी कमी कराल मला कंट्रोल मिक्सपेक्षा दुप्पट पॅकिंग करायचे आहे आणि नंतर मी मिश्रण कमी करेन त्यामुळे हे डिझायनरला खेळण्यासाठी एक साधन देते त्यामुळे आता तुम्ही अंधारात शूटिंग करत नाही तुम्हाला तुमच्या पॅकिंग आणि फ्लो कसे हवे आहेत ते तुम्ही प्रत्यक्षात निवडत आहात जेणेकरून तुम्हाला गुणधर्म मिळतील आणि तुम्ही मिक्स निवडता आता मी आणखी एक पात्रता निकष जोडू शकतो मी खर्चासाठी पात्रता निकष जोडू शकतो या बाईंडरमधील खर्च कमी करू शकतो पहिले दोन निकष पूर्ण झाल्यावर मी तिसरा निकष लावू शकतो आणि याचा फायदा असा आहे की हे सर्व करण्यासाठी तुम्ही संगणक प्रोग्राम लिहू शकता लॅबमध्ये जाऊन 250 चाचण्या करण्यापेक्षा आणि शेवटी एक किंवा दोन घेऊन परत येण्यापेक्षा हे मिश्रण निवडणे आता खूप सोपे करते जे कदाचित काम करू शकत नाहीत आता काय घडत आहे हे समजून घेणे अधिक तर्कसंगत आणि अधिक समजूतदार धोरण आहे तर तो एक बाईंडर पात्रता निकष आहे आपण मोर्टार स्ट्रेन्थ पाहिली आणि तुम्ही पाहू शकता की 28 दिवसात 150 MPa पर्यंत स्ट्रेन्थ मिळवू शकतो हे एकूण 35 टक्के आणि 65 टक्के पेस्ट आहे ही एक टायपो नाही जी तुम्ही सामान्यतः मोर्टार आणि कॉंक्रिटमध्ये पाहता तुम्हाला कार्यक्षमता आणि ताकद निकष पूर्ण करण्यासाठी पेस्टची तेवढी रक्कम आवश्यक आहे आणि आपल्याला 90 दिवसांनंतर 170 MPa मिळेल हे सर्व मिश्रण ज्यामध्ये 30 टक्के सिमेंट रिप्लेसमेंट आहे तर ते बऱ्यापैकी आहे आता एकूण पॅकिंग मग तुम्ही एकूण पॅकिंग कसे कराल माझ्याकडे एकूण एक आकार असल्यास मी लहान आकाराच्या समुच्चयांसह सर्वोत्तम करू शकतो ते म्हणजे 0 91 चा पॅकिंग अपूर्णांक मिळवणे पण जर मी अधिकाधिक जोडायला सुरुवात केली तर तुमच्यावर वेगळेपणाचे परिणाम होतील जर अंतराचा फरक आणि तुमच्या पॅकिंगचा अंश खाली यायला सुरुवात होईल पुन्हा हे सर्व आकारांना लागू होत नाही हे अगदी लहान आकाराच्या मायक्रॉन स्केलला लागू होते जर तुम्ही हेक्सागोनल क्लोज पॅकिंग बघितले तर तुम्हाला 0 74 मिळते जे सैद्धांतिक कमाल पॅकिंग आहे हे तुम्ही हाताळू शकता आणि आणखी काही आकारात टाकू शकता आणि उच्च मूल्य मिळवू शकता जेव्हा तुमच्याकडे अनियमित आकाराचे समुच्चय असतात तेव्हा काय होते आव्हान तुमच्या अनियमितपणे ठेवलेले आहे त्यामुळे आपल्याला आभासी कमाल पॅकिंग घनता असे काहीतरी आहे आपल्याला कॉंक्रिटमध्ये शक्य तितके एग्रीगेट्स हवे आहेत कारण एग्रीगेट्स तुम्हाला मितीय स्थिरता देतात एग्रीगेट्स संकोचन नियंत्रित करतील एग्रीगेट्स तुम्हाला चांगले गुणधर्म देतील एग्रीगेट्स तुम्हाला उच्च लवचिक मॉड्यूलस देतील तर तुम्हाला हे सर्व हवे आहे परंतु नंतर या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे पॅक करणे हे एक आव्हान आहे कारण आकार खूप भिन्न आहेत तर आपण UHPC साठी काय केले ते म्हणजे संख्या 4 पेक्षा जास्त आकाराच्या एकत्रितांसाठी गेलो नाही क्रमांक 4 हा 4 75 मिलीमीटर आहे जो 9 36 पार करत आहे आणि 4 75 वर ठेवला आहे क्रमांक 8 4 75 वर आहे आणि 2 36 वर ठेवला आहे आणि 10 क्रमांक 2 36 वर आहे 18 रोजी राखून ठेवले तर 4 8 आणि 10 हे फक्त आपण वापरलेले समुच्चय आहेत आपण दोन भिन्न वाळू देखील वापरली एक कोर्स वाळू 0 6 मिमीच्या मध्यम आकाराची आणि 0 2 मिमीच्या मध्यम आकाराची बारीक वाळू आणि नंतर स्टीलचे फायबर्स 0 2 मिमी व्यासाचे आणि 13 मिमी तर आपण काय केले आपण या सर्व एकत्रितांना वेगवेगळ्या आकारात विभक्त केले कारण तुम्हाला ते खरोखर चांगले पॅक करावे लागतील आणि नंतर तुम्ही कॉम्प्रेसिबल पॅकिंग मॉडेल वापरता पुन्हा तुम्हाला एकत्रित पॅक करण्याचा मार्ग शोधावा लागेल आपण केलेल्या प्रकाशनांमध्ये व्युत्पत्ती आहेत मी तुम्हाला त्याची यादी शेवटी देईन त्यामुळे हे फार क्लिष्ट नाही तुम्ही हे पुन्हा संगणक प्रोग्राममध्ये साठवून ठेवू शकता आणि सर्व निवडी करू शकता म्हणून तुम्ही कॉम्पॅक्शन इंडेक्स K निवडा तुम्ही असे म्हणू शकता की तुम्ही ते खरोखर चांगले कॉम्पॅक्ट करत आहात आणि म्हणून 9 ची संख्या सामान्यत वापरली जाते आणि नंतर ते मिश्रणाच्या आभासी पॅकिंग घनतेचे कार्य आहे त्या प्रत्येकाची पॅकिंग घनता वर्ग प्रत्येक त्या एकत्रित वर्गाचा खंड अपूर्णांक आणि त्या सर्व नंतर माझ्याकडे दोन भिन्न गुणांक आहेत A i j आणि B i j जे ढिले होण्याच्या परिणामाची काळजी घेतील म्हणून जर माझ्याकडे लहान समुच्चयांमध्ये एक मोठा समुच्चय असेल तर ते रचना सैल करेल त्यामुळे मला त्याचा हिशेब द्यावा लागेल आणि मग मला भिंतीच्या परिणामाचा हिशोब द्यावा लागेल जेव्हा मी भिंतीवर एकत्रित ठेवतो तेव्हा मला जास्तीत जास्त पॅकिंग घनता मिळणार नाही आणि म्हणून मला त्या दोन प्रभावांसाठी देखील खाते द्यावे लागेल आणि मग तुम्हाला प्रत्येक वर्गाची मोजलेली पॅकिंग घनता शोधावी लागेल हा एकमेव प्रयोगशाळेचा प्रयोग आहे जो तुम्हाला त्यासाठी करायचा आहे त्या प्रत्येक आकारासाठी तुम्ही लॅबमध्ये ड्राय रॉडेड युनिट वजन चाचणी करून वास्तविक कमाल पॅकिंग घनता किती आहे हे शोधून काढता आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पॅकिंग घनता मिळेल तर हे मॉडेल काय करते त्या सर्वांचा आणि मी तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या समीकरणांचा वापर करून ते रँडमली पॅकिंग घनतेची गणना करते त्यामुळे जर तुम्ही रँडमली पॅकिंग करत असाल तर रँडमली म्हणजे तुम्ही डोळे बंद करून एखादा पार्टिकल उचलला आणि तो भरेपर्यंत बॉक्समध्ये फेकून दिला तर तो डोळे उघडून आणि एखादा पार्टिकल दुसऱ्याच्या शेजारी ठेवून जिथे तुम्ही प्रत्यक्षात भरू शकता असे निवडकपणे नाही जागा त्यामुळे रँडमली पॅकिंगची घनता नेहमी जास्तीत जास्त उपलब्ध किंवा जास्तीत जास्त संभाव्य पॅकिंग घनतेपेक्षा कमी असेल आणि नंतर वास्तविक जीवनात तुम्ही रँडमली एकत्रित ठेवता तुम्ही त्यांना एकामागून एक ठेवत नाही पण मग तुम्ही काय करता तुम्ही ते ठेवता आणि मग तुम्ही कॉंक्रिट कॉम्पॅक्ट करता कॉम्पॅक्शनची प्रक्रिया रँडमली पॅकिंगच्या काही परिणामांची काळजी घेते आणि त्या जागेत वस्तू हलवतात तर मग तुम्ही कॉम्पॅक्शन प्रक्रियेच्या खात्यात कॉम्पॅक्शन इंडेक्स जोडता जेणेकरुन तुम्हाला वास्तविक पॅकिंग घनता मिळेल ती फील्डमध्ये आहे आणि नंतर तुम्ही असे गृहीत धरत आहात की या सर्व पार्टिकल्स ची घनता समान आहे पार्टिकलगोलाकार असू शकत नाहीत परंतु तुम्हाला ते करावे लागेल त्यासाठी काही फेरबदल करा तर येथे एक कॉम्प्रेस करण्यायोग्य पॅकिंग मॉडेल आहे तुम्हाला हवे असलेले सर्व विविध आकारांचे समुच्चय मिळवा त्या प्रत्येक वर्गासाठी ड्राय रॉडेड युनिटचे वजन मिळवा ते सर्व कंप्रेसिबल पॅकिंग मॉडेलमध्ये पार्टिकल्स च्या आकाराच्या वितरणासह ठेवा पुढे या रँडमली पॅकिंग घनतेसह तुम्ही असे केल्यास तुम्हाला रँडमली पॅकिंग घनता मिळेल 885 वेगवेगळ्या एकत्रित संयोजनांसाठी हे काही प्लॉट्स आहेत MATLAB कोड ते 2 सेकंदात करेल आणि नंतर तुम्ही रँडमली पॅकिंग घनता वेगवेगळ्या समुच्चयांच्या व्हॉल्यूम फ्रॅक्शनचे कार्य म्हणून प्लॉट करा आणि तुम्हाला पॅकिंग घनतेमध्ये मॅक्सिमा कोठे आहे हे शोधू शकता त्या संयोगांच्या आधारे जास्तीत जास्त पॅकिंग घनतेसह एक उचला या ठिकाणी ते 0 696 आहे जेथे माझ्याकडे क्रमांक 4 च्या 40 टक्के क्रमांक 8 च्या 10 टक्के क्रमांक 10 च्या 10 टक्के 20 टक्के काँक्रीट वाळू आहे जी 0 आणि 20 टक्के बारीक वाळू जी 0 2 मिमी आहे आता मला विचारू नका की 0 1 ते 0 38 0 4 का असू शकत नाही तुम्ही हे करू शकता पण जर मी हे एका रेडी मिक्स कॉंक्रीट ऑपरेटरला देणार असलो तर त्याला 26 टक्के साडेतीन टक्के असे सांगण्यापेक्षा मी त्याला असा नंबर देणे चांगले आहे कारण तो चुका करणार आहे त्यामुळे अशा आकड्यांवर टिकून राहणे चांगले आहे जिथे कोणीतरी कमीत कमी गुंतागुंतीसह ते ठोस तयार करू शकेल तुम्हाला हवे तितके महत्त्वाचे अंक तुम्ही मिळवू शकता तुम्हाला हवे तितक्या रिफाइनमेन्ट तुम्ही करू शकता जर तुम्ही 0 4 0 1 0 1 असे म्हणाल तर मला वाटते की ते 0 08 0 12 असेल तुमच्यासाठी असलेली सर्व शक्ती तुम्ही ते करू शकाल पण पुन्हा व्यावहारिकदृष्ट्या ही चांगली कल्पना नाही तर हा एक योग्य उपाय आहे तुम्हाला एकत्रित मिश्रणाचे शिफारस केलेले मिश्रण मिळेल आणि नंतर तुम्हाला ते टेबल क्रमांक 57 68 78 89 मध्ये दिसेल अशा प्रकारे ते यूएस मध्ये एकूण ढीग म्हणतात तर पुन्हा संवाद जर मला रेडी मिक्स प्लांटमधील माणसाला सांगायचे असेल तर मी त्यांना 4 नंबर 8 क्रमांक इतके सांगू शकत नाही तो माझ्या 57 नंबरचे काय करायचे ते सांगेल कारण तेच पॅकिंग आहे त्याच्याकडे असलेले ग्रेडेशन म्हणून मी त्याला सांगावे की 57 क्रमांक तुम्हाला 0 55 आणि 0 62 दरम्यान पॅकिंग घनता देईल मला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मी 57 मध्ये काय वाढवायचे आहे किंवा तो म्हणतो की माझ्याकडे फक्त 78 नंबर आहे मला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मी 78 मध्ये काय वाढवले पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा तयार मिक्स प्लांटमधील कोणाशी तरी संवाद कसा साधायचा याची एक व्यावहारिक कल्पना आहे फायबर्स जर तुम्ही हे लॉन्ग फायबर्स या समुच्चयांच्या मॅट्रिक्समध्ये अंतर्भूत केले तर फायबर्स काही समुच्चयांचे विस्थापन करतील तुम्ही भिन्न गुणोत्तर असलेले काहीतरी टाकाल तेव्हा तुमचे पॅकिंग कमी असेल आपण या चित्रात पहाल की फायबर जोडल्यामुळे जास्तीत जास्त पॅकिंग घनता थोडी कमी होते परंतु नंतर फायबर्सचे फायदे खूप आहेत लवचिकतेच्या बाबतीत तुम्ही त्याच्यासोबत राहता तुम्ही म्हणता की ते एक वाईट आहे जे मला घ्यावे लागेल आणि तुम्ही त्यासोबत जगता तर येथे अंतिम मिक्सचर कॉम्पोसिशन आहेत मी तुम्हाला येथे दाखवलेल्या निवडक एकत्रित संयोजनांचा वापर केला आहे म्हणजे 0 1 0 1 0 2 0 2 या सर्व एकत्रिकरणांच्या वस्तुमानानुसार आणि दोन भिन्न पेस्ट मिक्स एक फ्लाय ऍश मेटाकाओलिन आणि चुनखडीसह आणि दुसरा चुनखडी आणि सिलिकासह धूर 0 16 ते 0 18 च्या पाण्याचे सिमेंट गुणोत्तर असलेले आणि फायबरशिवाय दोन भिन्न मिश्रण आणि सर्व पावडरच्या बाईंडरच्या वजनानुसार 1 25 टक्के बिंदूचा सुपर प्लास्टिसायझर डोस म्हणजे सुपर प्लास्टिसायझरच्या द्रव सामग्रीसह वजनाने सुमारे 5 टक्के ठीक आहे फक्त तुम्हाला काही चित्रे किंवा मोजलेले मिश्रण दाखवतो आणि आपण हे प्रत्यक्षात कसे करू शकतो ते दाखवतो त्यामुळे एकत्रित धुऊन वाळवले जाते एकत्रित मिश्रण मिक्सरमध्ये जोडले जाते बारीक समुच्चय जोडले जातात सॅच्युरेटेड पृष्ठभागाची कोरडी स्थिती प्राप्त करण्यासाठी एकत्रीत पाणी मिसळले जाते आणि नंतर ते एकत्र मिसळले जाते आणि सर्व एकत्रित मिश्रण एकत्र केले जाते आणि त्यामध्ये प्रथम सिलिका फ्यूम घाला सिलिका फ्यूम एग्लोमेरेट्सचे agglomerates विघटन करण्यासाठी प्रथम सिलिका फ्यूम जोडला जातो म्हणून तुम्ही सिलिका फ्युम टाका आणि सिलिका फ्युम मिसळून विखुरलेले बनवा आणि नंतर चुनखडी घाला कारण चुनखडी हा पुढचा मोठा आकार आहे मग तुम्ही हे चांगले मिसळा जेणेकरून तुम्हाला चांगले मिक्स मिळेल आणि नंतर फ्लाय ऍश घाला नंतर पहिले एक तृतीयांश पाणी आणि सुपरप्लास्टिकायझर घाला ते मिसळा आणि नंतर दुसरे एक तृतीयांश पाणी आणि सुपरप्लास्टिकायझर घाला म्हणून तुम्ही दोन तृतीयांश पाणी आणि दोन तृतीयांश सुपरप्लास्टिकायझर जोडले आहे आणि मिश्रण कसे दिसते ते पहा एकदा तुम्ही ते जोडले की ते उजवे तळाचे मिश्रण आहे आणि मग त्या आणि पुढच्या दरम्यान जेव्हा तुम्हाला फरक दिसेल तो पूर्णपणे उच्च कातरणे मिक्सिंगद्वारे आहे सर्व पार्टिकलतोडण्यासाठी आणि सर्व समुच्चयांमधून पाणी सोडण्यासाठी तुम्ही ते फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी अत्यंत उच्च कातरणात मिसळले आहे आता तुम्ही शेवटचे एक तृतीयांश पाणी आणि सुपरप्लास्टिकायझर घाला आणि तुम्हाला ते मिश्रण अत्यंत द्रवपदार्थ दिसले आणि नंतर तुम्ही स्टीलचे फायबर्स घालून ते मिसळा मिळविलेले मिश्रण इतके चांगले आहे की त्या प्रवाहातही क्रॅक होत नाही तुम्हाला खूप एकसंध खूप दाट मिश्रण दिसते आणि हे 0 16 वॉटर सिमेंट रेशोचे मिश्रण आहे यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे म्हणून आपल्याला तीव्र मिश्रणाची आवश्यकता आहे आणि आपल्याला ते जास्त काळासाठी मिक्स करावे लागेल तर आता तुमच्याकडे एक उत्तम अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रीट मिक्स आहे जे आपण पहिल्या तत्त्वांवरून पार्टिकल्स चे पॅकिंग करून रीओलॉजी नियंत्रित करून आकारांची एकत्रित निवड करून तयार केले आहे जेणेकरून तुम्ही त्या सर्व गुणधर्मांचे समाधान करू शकाल